नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 35 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 5 मध्ये विशेषत जेव्हा लाईन या आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन असतात तेव्हा या लाईनचे प्रोजेक्शन्स पाहणार आहोत आपण आधीच्या वर्गामध्ये पहिले की जर एखादी लाईन उभ्या प्लेनसोबत आणि आडव्या प्लेनसोबत या दोन्हीसोबत इनक्लाइन असेल तर खरी लांबी ही उभ्या प्लेनवर किंवा फ्रंट व्ह्यूवर किंवा टॉप व्ह्यूवर उपलब्ध नसते आणि कोन हे स्पष्ट कोन आहेत जे आपल्याकडे या प्रोजेक्शन्सनुसार असतील आपण हे एका उदाहरणाद्वारे पाहू यामध्ये एक लाईन AB आहे जी 80 मिमी लांबीची आहे आणि उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे म्हणजे खरी लांबी ही 80 मिमी आहे आणि ती उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे याचे फ्रंट व्ह्यूवरील प्रोजेक्शन 55 डिग्रीचा कोन बनवते हा कोन स्पष्ट आहे आणि कोन 45 डिग्री हा टॉप व्ह्यूवर पाहणार आहोत आता बिंदू A हा आडव्या प्लेनच्यावर 20 मिमी अंतरावर आहे आणि उभ्या प्लेनच्यासमोर 25 मिमी अंतरावर आहे तर बिंदू A हा आडव्या प्लेनच्या 20 मिमी वर आणि उभ्या प्लेनच्या 25 मिमी समोर आहे आणि ही संपूर्ण लाईन पहिल्या क्वॅड्रन्टमध्ये आहे जर असे असेल तर आपण त्याचे प्रोजेक्शन्स आणि त्याचा आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन असणारा कोन काढू शकतो का आपण या आकृतीमधे पाहू की हा उभा प्लेन आहे आणि हा आडवा प्लेन आहे कदाचित बिंदू AB अशा प्रकारे इनक्लाइन असेल की हा A आहे हा B आहे आणि हे प्रोजेक्शन्स उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन असल्याचे आपण पाहू शकतो तर हे 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आणि हे फ्रंट व्ह्यू 55 डिग्रीचा कोन करते जेव्हा आपल्याकडे याचे प्रोजेक्शन्स असतील तेव्हा फ्रंट व्ह्यू येथे असेल आणि हे 55 डिग्री येथे आहे तर मग आपण हे एक एक करून काढू या पहिली पायरी म्हणजे एक XY लाईन काढावी मग a आणि a साठी एक प्रोजेक्टर काढावे मग आपण XY च्या वर 20 मिमी अंतरावर बिंदू a आणि XY लाईनच्या खाली 25 मिमी अंतरावर बिंदू a चे स्थान निश्चित करू या तीन पायऱ्या पूर्ण झाल्यावर आपण a बिंदूपासून XY ला 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन असणारी लाईन काढू तर बिंदू a पासून 45 डिग्रीमध्ये काढलेल्या या लाईनला खरी लाईन असे म्हणू आणि आपण बिंदू b1 चे स्थान निश्चित करू मग XY लाईनच्या वर a पासून 55 डिग्री काढावे यानंतर आपण b1 साठी लोकस काढू मग b1 पासून वर प्रोजेक्ट करावे यामध्ये ही जी काही लांबी आहे त्याचा कोन बनवा जेणेकरुन आपण या बिंदूचे स्थान निश्चित करू शकू तो बिंदू निश्चित झाल्यावर आपल्याकडे हा कर्व आहे मग या अक्षावर खरी लांबी काढावी जे या बिंदूमधून आडवी लाईन बनवते मग या आडव्या लाईनने बनवलेल्या छेदनबिंदूला खाली प्रोजेक्ट करावे जेणेकरून आपण b या बिंदूचे स्थान निश्चित करू शकतो आणि मग या a b ला टॉप व्ह्यूला जोडावे अशाप्रकारे आपण हे काढतो आपण हे एक एक करून पाहूया पहिल्या तीन चार पायऱ्या या ड्रॉईंग शीटवर आहेत प्रथम एक XY लाईन काढा X अक्ष आणि Y अक्ष आणि a आणि a साठी प्रोजेक्टर म्हणजे एक उभी लाईन काढा ज्यावर आपण a आणि a चे स्थान निश्चित करू शकतो यामध्ये XY लाईनच्यावर 20 मिमी अंतरावर a काढा आणि XY लाईनच्या खाली 25 मिमी अंतरावर a काढा मग या बिंदूंसाठी लोकस रोलर स्केल वापरुन काढावे जे नंतरच्या टप्प्यात उपयुक्त ठरेल आता बिंदू a पासून 45 डिग्रीचे इन्क्लिनेशन काढावे तर हे 45 डिग्री काढण्यासाठी प्रोट्रॅक्टर वापरा आणि हे जोडा आता या लाईनवर 80 मिमीची खरी लांबी काढा या बिंदूला b1 असे म्हणू b1 मधून जाणारी एक लोकस लाईन काढा आता फ्रंट व्ह्यूमध्ये a या बिंदूपासून 55 डिग्री कोन काढा आणि हे जोडा मग b1 पासून उभी लाईन काढा b1 पासून a च्या लोकस पर्यंत उभी लाईन काढा तर या बिंदूला 1 असे नाव देऊ हा खऱ्या लांबीचा एक आडवा घटक आहे तर a b1 ही खरी लाईन आहे जर आपण हे a ते 1 असे फिरवले तर यास खऱ्या लाइनचा आडवा घटक असे म्हणतात आणि सहसा त्यास आपण फ्रंट व्ह्यूचा लोकस असे रिप्रेझेन्ट करतो आता हे या मार्गाने a च्या लोकसपर्यंत काढायचे आहे आणि त्यास वरच्या बाजूस फ्रंट व्ह्यूपर्यंत फिरवायचे आणि त्याला b असे नाव द्यावे आता ही संपूर्ण लांबी स्थानांतरित करा तर मग या 55 डिग्रीच्या लाईनवर हे सर्व स्थानांतरित करू हे 55 डिग्री आहे आणि हे 45 डिग्री आहे हे आपल्याला आधीच माहित आहे तर या प्रोजेक्ट केलेल्याला b असे म्हणू आता b पासून पुन्हा एक लोकस काढा आणि आपल्याला माहित आहे की a b हे फ्रंट व्ह्यूचे प्रोजेक्शन्स आहेत तर b मधून जाणारे एक लोकस काढा आणि या लोकसवर आपल्याला 80 मि ही खरी लांबी काढायची आहे आता हे लाईनद्वारे जोडा आणि याला b1 असे म्हणू तर ही खरी लांबी आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आणि हा कोन 55 आहे आणि आता ही खरी लाईन या आडव्या प्लेनसोबत किती कोन बनवित आहे हे आपल्याला शोधायचे आहे तर हा कोन 34 डिग्री आहे तर हा अल्फा कोन 34 डिग्री आहे आपण टॉप व्ह्यू काढलेला नाही म्हणून बिंदू b ला प्रोजेक्ट करा आणि या बिंदूला b असे म्हणू आता a आणि b जोडा म्हणजे आपल्याकडे ही टॉप व्ह्यूची लाईन आहे आणि ही फ्रंट व्ह्यूची लाईन आहे हा कोन 34 आहे आणि हा कोन 61 डिग्रीच्या आसपास आहे अशाप्रकारे आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये प्रोजेक्शन्स काढतो हा उभा प्लेन आहे हा आडवा प्लेन आहे तर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आणि HP सोबत इनक्लाइन असलेला कोन आपण काढू शकतो आडव्या प्लेनसोबत जो काही इनक्लाइन कोन बनत आहे तो उभ्या प्लेनवर प्रोजेक्ट करून आपण पाहू शकतो तर हा कोन आहे जो आडव्या प्लेनसोबत बनत आहे आता आपण आपल्या पुढच्या समस्येकडे जाऊ आता उदाहरण 2 पाहू स्लाइडवर दाखविल्याप्रमाणे फ्रंट व्ह्यूमध्ये AB लाईन ही XY लाईनला 50 डिग्रीमध्ये इनक्लाईन आहे आणि 55 मिमी लांबीची आहे आणि टॉप व्ह्यूमध्ये XY लाईनसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाईन आहे जर बिंदू A हा HPच्या वर10 मिमी अंतरावर आहे आणि VP च्या समोर 15 मिमी अंतरावर असेल तर याचे प्रोजेक्शन्स काढा आणि याची खरी लांबी काढायची आहे आणि हे आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत किती डिग्रीमध्ये इनक्लाइन आहेत हेदेखील काढायचे आहे तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमधील लाईन दिलेली आहे तर ही लांबी स्पष्ट आहे आणि ती 55 मिमी आणि 50 डिग्री आहे टॉप व्ह्यूमधील लाईन ही XY लाइनसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाईन आहे तर आता आपण पुढील पायऱ्यांसह सुरु करूया चला पहिले आपण पायऱ्यांकडे पाहू ही XY लाईन काढल्यानंतर 10 मिमी अंतरावर बिंदू a आणि 15 मिमी अंतरावर बिंदू a काढावे तर a आणि a चेदेखील स्थान निश्चित केले आहे आता a आणि a मधून लोकस लाईन काढा यानंतर फ्रंट व्ह्यूमध्ये a पासून 50 डिग्रीची लाईन काढा आणि या लाईनवर 55 मिमी अंतरावर b काढावे तर ही 50 डिग्रीची लाईन आहे आणि 55 मिमी लांबीची आहे त्याचप्रमाणे टॉप व्ह्यूमध्ये 60 डिग्रीची लाईन काढूया ही फ्रंट व्ह्यूची लाइन आहे आणि ही टॉप व्ह्यूची लाईन आहे आपण हे a पासून काढले आहे मग आता b पासून प्रोजेक्ट करू तर आपल्याला b आधीच माहित आहे ते खाली प्रोजेक्ट करा जे 60 डिग्रीच्या लाइनला या बिंदुला छेदेल या छेदनबिंदुला बिंदू b असे म्हणू आणि बिंदू a ते b जोडा यानंतर या बिंदूपासून एक लोकस काढा आता आपण a b मधून एक आर्क बनवू शकतो जे या लोकस लाइनला छेदेल आणि ही लाईन या लोकस लाईनपर्यंत खाली प्रोजेक्ट करा जिथे हे छेदेल त्यास आपण b1 असे म्हणू आणि खरी लांबी मिळवण्यासाठी a ते b1 जोडा मग ही खरी लांबी मोजून आणि a पासून आर्क बनवा जेणेकरून हा आर्क या लोकसला छेदेल आणि यास b1 असे म्हणू एकदा का ही लाईन कळाली की आपण तो कोन किती आहे हे मोजू शकतो त्याचप्रमाणें टॉप व्ह्यूमध्ये खरी लांबी ही किती कोन बनवत आहे चला हे आता ड्रॉईंग शीट वर काढू पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला XY लाइन काढायची आहे मग प्रोजेक्टर लाईन काढा आपल्याला a हे XY लाईनच्या वर 10 मिमी अंतरावर आणि a हे XY लाईनच्या खाली 15 मिमी अंतरावर काढायचे आहे हे a आहे आणि हे a आहे आता आडव्या प्लेनपासून 50 डिग्रीची फ्रंट व्ह्यू लाइन काढा हे a पासून जोडा आणि यावर 55 मिमी लांबीच्या अंतरावर b चे स्थान निश्चित करा आता आपल्याला प्रोजेक्टर लाइन आवश्यक आहे त्याचप्रमाणे ही टॉप व्ह्यू लाईन 60 डिग्रीमध्ये काढा ही लाईन जोडा तर हे 60 डिग्री आहे तर हे 60 डिग्री आहे आणि हे 50 डिग्री आहे आपण हे गडद काढू अजून आपल्याला ही लांबी किती आहे हे माहित नाहीये हे फ्रंट व्ह्यू आहे आणि हे टॉप व्ह्यू आहे आता आपल्याला या अक्षावर खरी लाईन काढायची आहे जी कुठे छेदणार आहे हे माहिती नाहीये तर पुढील पायरीमध्ये b च्या बिंदूमधून लाईन काढून b चे स्थान निश्चित करायचे आहे आणि a आणि b जोडायचे आहे तर या टॉप व्ह्यू लाईनवर आपण b बिंदूचे स्थान निश्चित करून a b जोडावे मग त्यासाठी आपण b मधून जाणारी प्रोजेक्टर लाइन काढावी आणि हे येथे कुठेतरी छेदेल आता त्यास लाईनद्वारे जोडून गडद करा आणि या बिंदूला b असे म्हणू मग येथे एक लोकस लाईन काढा आता या एलएफव्ही लाइनचे स्थान निश्चित करण्यासाठी आर्कद्वारे हे फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट करा ही संपूर्ण लाईन खाली प्रोजेक्ट करा ती या बिंदूमध्ये छेदत आहे या बिंदूला आपण b 1 असे म्हणू आता a आणि b 1 जोडा तर ही खरी लांबी आहे ती आपण मोजूया खरी लांबी माहित झाली की a ते b 1 हे माप कंपासमध्ये घेऊन बिंदू a पासून या लाईनला छेदा म्हणजे आपल्याला हा b1 मिळेल आता a आणि b1 जोडा तर ही खरी लांबी आहे आपल्याला माहित नसलेला इनक्लाइन कोन आपण मोजूया तर हे जवळपास 31 डिग्री आहे त्याचप्रमाणे खरी लांबी ही जो काही कोन करत आहे तो आपण मोजू तर तो 49 डिग्री आहे आणि खरी लांबी 83 मिमी आहे तर खरी लांबी ही 83 मिमी आहे आणि या खऱ्या लाईनने आडव्या प्लेनसोबत केलेला इनक्लाइन कोन हा 31 डिग्री आहे आणि उभ्या प्लेनसोबत 49 डिग्रीचा कोन केला आहे पुढील वर्गामध्ये आपण या लाईनच्या प्रोजेक्शन्सची अधिक उदाहरणे पाहू धन्यवाद